मागील वर्गात आम्ही सेपरेटली एक्सायटेड किंवा शंट मोटर ड्राइव्हसाठी 3 प्रकारच्या स्पीड कंट्रोल स्कीमकडे पाहिले होते जे प्रत्यक्षात आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल स्कीम आणि आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल स्कीम आहेत जे खाली रेट केलेल्या स्पीड ऑपरेशनसाठी आहेत त्यांच्यात स्थिर टॉर्क क्षमता देखील असेल तर जर आपण तिसऱ्या प्रकारची स्पीड कंट्रोल स्कीम पाहत आहोत जी फील्ड फ्लक्स किंवा फील्ड करंट कंट्रोल स्कीम आहे हे खरं तर रेटेड मूल्याच्या खाली जाणाऱ्या फ्लक्स कडे पहात आहे ज्यामुळे टॉर्कची क्षमता देखील खाली येईल जर मी असे गृहित धरले की आर्मेचर करंट सामान्य मूल्यांच्या पलीकडे जाऊ नये तर ज्यामुळे आम्ही प्रत्यक्षात फील्ड फ्लक्स कंट्रोल पहात आहोत केवळ रेट स्पीड वरील ऑपरेशनसाठी आहे परंतु टॉर्क रेट केलेल्या टॉर्क मूल्यापेक्षा खाली आहे तर जेव्हा या दोघांचा गुणाकार होतो तेव्हा आपल्याला स्थिर पॉवर मिळेल तर आम्ही मुळात DC मोटर ड्राइव्हच्या ऑपरेशनच्या क्षेत्राला 2 क्षेत्रांमध्ये विभागतो जर मी याला ωrated म्हणू शकतो तर आम्ही ω पर्यंत कॉन्स्टन्ट म्हणून उर्वरित फ्लक्स पाहणार आहोत त्यापलीकडे माझ्याकडे असणारा फ्लक्स खाली येत आहे आणि त्याचप्रमाणे टॉर्क देखील असेल म्हणूनच जर मी असे म्हटले की हे टॉर्क किंवा फ्लक्स आहे तर रेटेड वेगापर्यंत टॉर्क किंवा फ्लक्सचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तीच गोष्ट चांगली आहे जर मला हवे असेल तर मी त्या दोघांना कॉन्स्टन्ट ठेवू शकतो परंतु त्यानंतर मला रेटेड वेगाच्या पलीकडे जायचे असल्यास फ्लक्स किंवा टॉर्क एक कॉन्स्टन्ट म्हणून धरु शकणार नाही तर हे रेटेड गतीच्या पलीकडे आहे मी कदाचित असे म्हणायला हवे तर हे रेटेड वेगापेक्षा दुप्पट आहे मी असे म्हणूं शकतो म्हणून हे 2ωrated आहे जरी टॉर्क एक कॉन्स्टन्ट असला तरीही किंवा मशीनची टॉर्क वितरितता कॉन्स्टन्ट आहे पॉवर हे टॉर्क आणि वेग यांचा प्रॉडक्ट आहे तर मी याऐवजी रेषात्मक पध्दतीने पॉवर वाढवणार आहे जसे की गती वाढते जरी टॉर्क कॉन्स्टन्ट असू शकतो पॉवर अनिवार्यपणे लिनिअर वाढेल आणि मी हे पाहणार आहे की माझ्याकडे जास्तीत जास्त मूल्यावर किंवा रेटेड मूल्यावर संपृक्त राहण्याची शक्ती असेल आणि यापुढे त्यास वाढविण्यात सक्षम होणार नाही कारण वेग वाढत असताना टॉर्क खाली येत आहे तर हे मूलत पॉवरचे बदल आहे म्हणून आम्ही या झोनला कॉन्स्टन्ट टॉर्क झोन म्हणून म्हणतो आणि हा कॉन्स्टन्ट पॉवर झोन असेल ऑपरेशन्सचे हे दोन वेगळे झोन आहेत प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण सुरू होते विद्यार्थीः जेव्हा स्पीड रेट मूल्यापेक्षा अधिक असेल तेव्हा टॉर्कचे काय होईल प्राध्यापक जर मी स्पीड हि ωrated च्या वर आणि व्होल्टेज स्पीड ने रेट केलेल्या मूल्यावर गोठवण्याचा प्रयत्न केला तर ते फ्लक्स कमी केल्यानेच करता येईल जेव्हा मी फ्लक्स कमी करतो वेग वाढला तरीही टॉर्क देखील कमी होईल तर आपल्याकडे टॉर्क कमी होणार आहे कारण फ्लक्स कमी होत आहे तर मी असे म्हणायला हवे की येथे व्होल्टेज रेट मूल्यानुसार गोठविला गेला आहे तर येथे व्होल्टेज वाढत आहे मी आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल करत असल्यास व्होल्टेज देखील वाढत आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले तर मी म्हणायला हवे जसे की पॉवर स्पीड शी कसे प्रमाणित आहे त्याचप्रमाणे लागू केलेले व्होल्टेज देखील गतीच्या प्रमाणात असेल मी येथे आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल बद्दल बोलत नाही मी येथे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल बद्दल बोलत आहे तर हे दोन विभाग स्पष्टपणे आहेत हे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल आहे आणि हे फिल्ड फ्लक्स कंट्रोल असेल तर जेव्हा मी फ्लक्स खूप कमी बनवतो तेव्हा माझ्याकडे एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे फ्लक्स असेल तर येथे फ्लक्स कमी होत आहे तर कारण फ्लक्स कमी होत आहे मला कुठल्या तरी क्षणी मेन फील्ड फ्लक्स वर आर्मेचर रिऍक्शन हे जास्त टोल घेते मूलतः आम्ही आर्मेचर रिऍक्शन कडे दुर्लक्ष करत होतो त्याद्वारे आपण हे करत आहोत आम्ही आर्मेचर रिऍक्शनबद्दल फक्त नमूद केले आहे आम्ही आमच्या गणितामध्ये या गोष्टींचा समावेश करण्याची काळजी घेतली नाही परंतु जेव्हा मी मेन फील्डला स्वतः फारच लहान बनवितो कारण मी फ्लक्स कमकुवत करत आहे आणि म्हणून कदाचित फ्लक्स 0 5 वेबर होता ते 0 25 वेबरवर खाली आला आहे जेव्हा ते 0 5 वेबर होते तेव्हा आर्मेचर रिएक्शन फ्लक्स म्हणून माझ्याकडे जे होते ते 0 1 किंवा 0 05 असावे जे मेन फील्ड फ्लक्सच्या तुलनेत खूपच लहान अंश असू शकेल ज्यामुळे मला आर्मेचर रिएक्शनच्या प्रभावाचा मेन फील्ड फ्लक्स वर फारसा परिणाम दिसला नाही परंतु जेव्हा मी मेन फील्डचा फ्लक्स स्वतः मूळ मूल्यांपेक्षा कमी करतो त्या तुलनेत मी ते मूळ मूल्याच्या अर्ध्या भागापर्यंत कमी करीत आहे तर ते 0 5 ते 0 25 झाले आहे परंतु 0 25 पैकी मी कदाचित 0 05 किंवा 0 1 पाहत आहे जो एक चांगला अंश असेल जेव्हा मी याची तुलना आर्मेचर रिएक्शन फ्लक्सच्या बरोबरीनेच करतो तेव्हा मेन फील्ड फ्लक्सवर तो नक्कीच भारी टोल घेईल तर येथे कदाचित माझ्याकडे आर्मेचर रिएक्शन इफेक्ट असल्याचे उच्चारले जात आहे कारण मी आर्मेचर रिएक्शन इफेक्ट दूरवर ठेवण्यास सक्षम नाही यामुळे फ्लक्स मध्ये काही प्रमाणात कपात किंवा समजण्यायोग्य कपात होऊ शकते म्हणूनच स्पीड कंट्रोलचा प्रश्न तोपर्यंत म्हणून मी विचार केला की कदाचित मी फक्त याचा उल्लेख करून संपूर्ण गोष्ट पकडली पाहिजे तेच आहे आम्ही मागच्या क्लास मध्ये सिरीज मोटारवर सुरुवात केली होती आणि आम्ही सिरीज मोटरमध्ये म्हणालो जर माझ्याकडे AC आणि DC दोन्हीचा पुरवठा शक्य असेल तर आम्ही त्याला युनिव्हर्सल मोटर असे म्हणतो म्हणून आम्ही याला युनिव्हर्सल मोटर म्हणून म्हणतो जर ते AC तसेच DC दोन्हीवर कार्य करू शकेल मी आपणास सांगितले आहे की हे अत्यंत वेगात धावू शकतात कारण ते मुळात 15000 ते 20000 rpmवर चालवू शकतात आणि त्यांचा वापर विशिष्ट अँप्लिकेशन साठी केला जातो जिथे आपल्याला या प्रकारच्या उच्च स्पीड ची आवश्यकता असते तर सामान्यत ड्रिलिंग मशीन किंवा मिक्सर या गोष्टींसाठी खूप वेगवान स्पीड आवश्यक असते म्हणूनच हे दोन युनिव्हर्सल मोटरचे वैशिष्ट्यपूर्ण अँप्लिकेशन आहेत परंतु युनिव्हर्सल मोटर सामान्य DC मोटर आणि युनिव्हर्सल मोटर यांच्यातील मुख्य फरक म्हणजे युनिव्हर्सल मोटरच्या बाबतीत फील्ड लॅमिनेटेड होणार आहे तर आपल्याकडे फील्ड देखील लॅमिनेटेड असेल कारण आपण AC लागू करत आहात तर हे AC आणि DC पुरवठ्यात कार्य करू शकते ते दोघांवरही काम करू शकतात प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण सुरू होते विद्यार्थीः आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल हा सामान्यतः वापरला जातो का प्राध्यापक आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोलचा एकच फायदा असा आहे की आपल्याकडे व्हेरिएबल डीसी सप्लाई असणे आवश्यक नाही आपण फक्त एक रियोस्टॅट समाविष्ट करू शकता आपण रियोस्टॅट मूल्य बदलू शकता ते स्पीड कंट्रोल करण्यास सक्षम असेल तर साधेपणा निश्चितच आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोलचे एक प्लस पॉईंट आहे जे रेक्टिफायर्स प्रचलित नसताना वापरले जात होते आता आपण रेक्टिफायर्स वापरत आहोत हळूहळू ते अदृष्य होत आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले तेथे आपण हे देखील पाहण्यास सक्षम असाल की आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल बहुधा अगदी लहान रेट केलेल्या मोटर्ससाठी वापरला जातो कारण असे आहे की आम्ही बऱ्याच लहान रेट केलेल्या मोटर्समध्ये कार्यक्षमतेची पर्वा करत नाही हे खेळण्यांसाठी असू शकते ते कॅमेरासाठी असू शकते कदाचित सतत चालत नसावे जिथेही आम्ही सतत चालू असलेल्या प्रकारच्या अँप्लिकेशन बद्दल चिंता करतो तिथेच आपण कार्यक्षमतेबद्दलही चिंता करतो हे केवळ अल्प कालावधीसाठी आहे आम्ही कार्यक्षमतेबद्दल चिंता करीत नाही उलट आपण 2 गोष्टींबद्दल चिंता करतो एक म्हणजे संपूर्ण सिस्टमची किंमत दुसरी गोष्ट म्हणजे ती किती फास्ट प्रतिसाद देईल किती वेगवान प्रतिसाद देईल किंवा नाही कोणत्याही यंत्रणेबद्दल आपल्याकडे ही दोन चिंतेची बाब आहे जी खरोखरच सतत आधारावर चालत नाही तर मालिका मोटरच्या बाबतीत प्रथम मला आकृती काढू द्या हे फील्ड असणार आहे तर मला यास सिरीज फील्ड रेझिस्टन्स असे म्हणू द्या जे मी घेणार आहे आणि मी येथे व्होल्टेज V वापरत आहे मी हे Vaकिंवा Vf म्हणून दर्शवित नाही कारण हे दोघांतही समान आहेत आणि कृपया लक्षात घ्या की Ra आणि Rseries एकमेकांशी सिरीज मध्ये येत आहेत तर मला अगदी स्पष्टपणे लिहावे लागेल जर मी म्हणतो की लाईन करंट IL आहे जे रेखाटत असेल कदाचित हे अधिक असेल आणि हे वजा होईल आणि करंट अशा प्रकारे वाहत असेल तर मी याला I संबोधित करू द्या जे ILine प्रमाणेच आहे तर मी लिहिण्यास सक्षम असावे जर मी असे म्हटले तर मी हे लिहिण्यास सक्षम असावे जर मी असे गृहित धरले की मी ऑपरेशनच्या लिनिअर रीजन मध्ये कार्यरत आहे तर मी करंट च्या प्रमाणानुसार फ्लक्स प्रवाहित करणार आहे तर मी मूलत असणार आहे हे काही K वेळा I2 च्या प्रमाणात असेल मी हे थेट I2 म्हणून लिहू शकतो तर मी ते लिहिण्यास सक्षम असावे तर त्यासाठी आता टॉर्क स्पीड समीकरण लिहू म्हणून मी हे असे लिहू शकतो टॉर्क स्पीड वैशिष्ट्यांशी संबंधित हे समीकरण आहे आता आपल्याकडे आहे तर मी हे दोन फक्त रद्द करू शकतो म्हणून मी हे असे लिहू शकतो तर मी स्पीड टॉर्क हे समीकरण काहीसे असे लिहू शकतो मी घेत असलेल्या काही दोन कॉन्स्टन्ट आणि मी हे असे लिहू शकतो अगदी स्पष्टपणे हे एक लिनिअर समीकरण नाही जसे की आम्ही सेपरेटली एक्सायटेड DC मोटर ड्राईव्हसाठी मूलभूतपणे केले होते जसे Te फारच मोठे आहे तेव्हा मी म्हणू शकतोω अगदी लहान असेल खरं तर आपण समीकरण पाहिले तर ते नकारात्मक होईल जर Te अनंत असेल तर ω नकारात्मक असणार आहे परंतु स्पष्टपणे केवळ एका लोड ने मोटर एका विरुद्ध दिशेने चालविली जाऊ शकत नाही ते शक्य नाही तर तुम्ही असे म्हणायला पाहिजे त्याऐवजी स्पीड जवळजवळ 0 होते जेव्हा मी मशीन ओव्हरलोड करतो बरोबर त्याचप्रमाणे जर मी हे पाहण्याचा प्रयत्न केल्यास जेव्हा Te खूप लहान आहे ω खूप खूप मोठे आहे तर हे काहीसे असे वैशिष्ट्य आहे हे दोन्ही दिशानिर्देशांमध्ये जवळजवळ एसिम्पोटिक आहे जर मी असे म्हटले तर हे ω आहे आणि हे टॉर्क आहे म्हणून जर मी खूपच हलके लोड वापरून डीसी सिरीज मोटर सुरू करण्याचा प्रयत्न करीत असेल तर काय होईल प्रत्यक्षात काय तर काढलेला करंट हा खरोखरच लहान असेल कारण काढलेला करंट आपल्याकडे कोणत्या प्रकारचा लोड आहे यावर बरेच अवलंबून आहे म्हणून जर माझ्याकडे असल्यास सुरूवातीच्या काळात मी फारच लहान लोड ने DC मोटर चालू करत असल्यास माझ्याकडे फक्त Ra आणि सिरीज रेसिस्टन्स आहे जर मी असे म्हटले तर हे Rse आहे हे दोघे सिरीज मध्ये येत आहेत आणि येथे मी जे काही व्होल्टेज ते लागू करत आहे तर माझ्याकडे सुरुवातीचा करंट म्हणून असणार आहे कारण माझ्याकडे काही बॅक EMF असणारच नाही जेव्हा मोटार ω 0 ला सुरू करत असेल तेव्हा माझ्याकडे बॅक ईएमएफ नसेल तेथे बॅक EMF नाही केवळ करंट घटकासाठी मर्यादित घटक म्हणजे रेसिस्टन्स इतर काहीही नाही तर हे सुरुवातीचे करंट असणार आहे जेव्हा मी पूर्ण व्होल्टेजने चालू करतो तेव्हा त्याकरिता DC मोटारमध्ये सुरू होणारा करंट खूप मोठा असू शकतो माझ्याकडे बॅक EMF नाही तर स्वतंत्रपणे एक्सायटेड DC मोटर च्या बाबतीत येथे करंट मर्यादेसाठी स्वतःच्या आर्मेचर रेझिस्टन्स शिवाय दुसरे काहीही नाही आणि सीरिज मोटरच्या बाबतीत स्वत च्या आर्मेचर प्लस फील्ड रेझिस्टन्स तर मला संपूर्ण फील्ड आणि आर्मेचर सिस्टममधून जाणारा खूप खूप मोठा करंट मिळणार आहे आणि मला टॉर्क म्हणून मिळेल ते आहे हेच आम्ही टॉर्क म्हणून म्हटले आहे तर उत्पन्न केलेले टॉर्क अत्यंत मोठे आहे जर मी असे म्हणतो की करंट खूप मोठा आहे तर प्रारंभिक टॉर्क देखील खूप मोठा असेल तर सिरीज मोटर ही एक मोटार ड्राईव्ह आहे जी खरोखर खूप खूप मोठी टॉर्क तयार करू शकते तेही नियंत्रणीय जर मी सिरीज मध्ये एक्सटेर्नल रेसिस्टन्स ठेवला तर मी त्या रेसिस्टन्स ला देखील नियंत्रित करू शकतो त्यानुसार मी सिरीज मोटार ड्राईव्हमध्ये प्रारंभिक टॉर्क बऱ्याच प्रभावीपणे नियंत्रित करू शकेन तर जर माझ्याकडे खूप मोठा प्रारंभिक टॉर्क असेल परंतु लोड टॉर्क खरोखरच लहान आहे म्हणून मशीन माझ्याकडे खूप मोठ्या वेगाने जाईल कारण आपण Te TL कडे पाहत आहात तर हे खूप मोठे असेल कारण सुरुवातीचा करंट हा मोठा आहे म्हणून मला हे येणार आहे मी खरोखर खरोखर खूप मोठा होणार असलेल्या वेगाच्या वाढीचा दर घेणार आहे तर मी हे पाहत आहे की मशीन अगदी थोड्या काळामध्ये अक्षरशः अत्यंत मोठ्या वेगावर पोहोचेल तर सामान्यत हलके लोड स्थितीवर सिरीज मोटर सुरू करणे धोकादायक आहे जर मी हलक्या लोड स्थितीवर सिरीज मोटर सुरू करण्याचा प्रयत्न केला तर अखेरीस पोहोचलेला वेग खूपच जास्त असेल शाफ्ट तुटू शकेल कारण शाफ्टची मेकॅनिकल शक्ती मर्यादित असेल परंतु जर मी DC सिरीज मोटर हलका भार किंवा शून्य भारावर चालू करण्याचा प्रयत्न केल्यास मी पाहतो की काढलेले करंट सुरूवातीस इतके मोठे होते जोपर्यंत मी त्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवले नाही तर मला एक खूप मोठा प्रारंभिक टॉर्क मिळेल ज्यामुळे मिळविलेला वेग खूपच जास्त असेल आणि अखेरीस शाफ्ट कदाचित ब्रेक होईल तर सामान्यत लोड किंवा लाइट लोड स्थितीवर सिरीज मोटर चालविणे सुज्ञपणाचे नाही परंतु सर्व एकसारखेच आहे कारण सिरीज मोटरमध्ये अंतर्निहितपणे मोठा प्रारंभिक टॉर्क असतो त्या अँप्लिकेशन साठी हे अगदी योग्य आहे ज्यांना सुरुवातीस खूप मोठा प्रारंभिक टॉर्क आवश्यक आहे उदाहरणार्थ एलेवेटर लिफ्ट इलेक्ट्रिक वाहन कारण आपण असे म्हणू शकत नाही की मी फक्त इंजिन फिरवू मग वाहन येऊन स्वतःला जोडेल ते होणार नाही आपण या सर्वांना एकत्र जोडत आहात आणि विशेषत जर आपण उपनगरीय रेल्वे सेवा आणि अशाच प्रकारच्या ट्रॅक्शन सिस्टिम कडे लक्ष दिले तर त्यात रेलचे प्रचंड घर्षण होईल रेल्वेमध्ये प्रचंड प्रमाणात घर्षण आहे तर त्या घर्षण वर मात करुन पुढे जाणे आवश्यक आहे ज्यासाठी आपल्याला सामान्यपणे खूप मोठी प्रारंभिक टॉर्क आवश्यक आहे म्हणूनच DC सिरीज मोटर्स पारंपारिकपणे सर्व ट्रॅक्शन सिस्टम किंवा उपनगरीय ट्रेन सिस्टम ट्राम कार आणि त्यासारख्या गोष्टींसाठी वापरल्या जात आहेत हे सर्व मूलतः केवळ सिरीज मोटरने चालविले होते तर इलेक्ट्रिक वाहन अँप्लिकेशन साठी सिरीज मोटर खरोखरच आदर्श आहे हे क्रेनसाठी देखील चांगले आहे हे होईस्तसआधारासाठी साठी देखील चांगले आहे लिफ्ट किंवा एलेव्हेटर साठी हे खूप चांगले आहे जिथे सुरुवातीपासूनच आपल्याकडे लोड असेल आपण क्वचितच नो लोड वर प्रारंभ करणार आहे तर हेच कारण आहे की आपण सामान्यपणे सिरीज मोटर्स या सर्व अँप्लिकेशनमध्ये परंपरागतपणे कार्यरत आहेत असे पाहावयास मिळते तर सिरीज मोटरसाठी बरेच काही परंतु तेथे देखील आहे सिरीज मोटरचे स्पीड कंट्रोल कसे करावे मी फक्त यावरच स्पर्श करेन मी याविषयी तपशीलवार माहिती घेणार नाही सिरीज मोटर स्पीड कंट्रोल हे खूपच अवघड आहे कारण शंट मोटर आणि स्वतंत्रपणे एक्सायटेड मोटरच्या बाबतीत आमच्याकडे एक वेगळी फील्ड सिस्टम वेगळी आर्मेचर सिस्टम आहे आम्ही बऱ्याच वेळा एकमेकांपासून स्वतंत्रपणे दोन्ही करंट नियंत्रित करण्यास सक्षम असावे येथे Ia If ILine असणार आहे किंवा मी याला सामान्य करंट I म्हणून संबोधू शकेल म्हणूनच फील्ड करंट आणि आर्मेचर करंट एकमेकांपासून स्वतंत्रपणे नियंत्रित करणे फार कठीण आहे त्या दोघांवर नियंत्रण ठेवणे मला शक्य होणार नाही तर बहुतेक वेळा मूलभूत फ्लक्स वर नियंत्रण ठेवले जाते जर हे फील्ड कॉइल असेल आणि येथे आर्मेचर असेल आणि मला येथे पुरवठा होणार असेल तर मी फील्ड कॉइलमध्ये अनेक टॅप्स ठेवू शकतो कधीतरी मी सर्व वळणे कनेक्ट करीन मी ते टॅप नंबर 1 वर कनेक्ट करू शकतो ज्यामध्ये कमी वळणांचा समावेश असू शकतो T2 जर मी यास कनेक्ट केले तर त्यात कमीतकमी कमी वळण देखील असू शकतात तर फील्ड कॉइलमध्ये माझ्याकडे एकाधिक टॅप्स असू शकतात नक्कीच ते टॅप्स डिस्कनेक्ट आणि पुन्हा कनेक्ट करेल जे प्रत्यक्षात धोकादायक आहे कारण आपण इंडक्टिव्ह करंट कडे पहात आहात फील्ड हि नेहमी इंडक्टिव्ह कॉईल असते तर आपण एक इंडक्टिव्ह करंट मध्ये व्यत्यय आणून पुन्हा कनेक्ट केला जात असल्याचे पहात आहात तर ही खरोखर चांगली कल्पना नाही पण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही हेच कारण आहे की जर हे फील्ड कॉइल असेल तर आपण येथे साधारणपणे हे जोडलेले आहोत कदाचित दुसरा टॅप आणखी दुसरा टॅप वगैरे असू शकेल अशा प्रकारे माझ्याकडे फील्ड कॉइलमध्ये एकाधिक टॅप्स असतील तर यावर अवलंबून मी MMF मध्ये बदल करत आहे कृपया समजून घ्या की सिरीज फील्ड चा रेसिस्टन्स देखील 0 1 0 2 ओहम असेल त्यापेक्षा जास्त काही नाही तर मी कदाचित केवळ फील्ड कॉईलचा काही भाग समाविष्ट केल्यास रेसिस्टन्स 0 2 वरून खाली येऊन 0 15 0 1 वर येईल आणि असेच पुढे करंट मर्यादीत ठेवणारा प्रमुख खेळाडू म्हणजे बॅक EMF खरंच सिरीज फील्ड रेसिस्टन्स किंवा आर्मेचर रेझिस्टन्स नाही म्हणूनच ही सिरीज फील्ड 1 टॅप करून किंवा टॅप 2 किंवा प्रारंभिक स्थितीत समायोजित करुन केवळ करंट मध्ये किंचित बदल घडून येईल तर रेसिस्टन्स मोठ्या प्रमाणात बदलणार नाही करंट मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार नाही त्या कारणास्तव आम्ही फक्त MMF भोवतीच खेळत आहोत कारण टर्न्स संख्या सुधारत आहे तर माझ्याकडे टर्न्सची संख्या आहे जशी मूळत N असू शकते आता ती N 10 N 5 होईल तर करंट जवळजवळ कॉन्स्टन्ट आहे म्हणून उर्वरित टर्न्सची संख्या सुधारित करते हे फारसे बदलू शकत नाही तर त्या कारणास्तव मी फ्लक्स सुधारित होताना पाहत आहे MMF सुधारित आहे फ्लक्स देखील सुधारित केला जाईल तर जर टर्न्स ची संख्या कमी झाली तर फ्लक्स कमी होईल जर फ्लक्स कमी झाला तर ते फील्ड कमकुवत क्षेत्रासारखे आहे तर त्यात वेग वाढणार आहे तर जर मी कमी व कमी संख्येने टर्न्स कडे गेलो तर मला वेग वाढवून मिळेल तर त्यापैकी एक पद्धत म्हणजे प्रत्यक्षात फील्ड कॉइलमध्ये टॅप्स साधारणपणे पुन्हा वापरली जाणारी दुसरी पद्धत म्हणजे डायव्हर्टर डायव्हर्टर प्रत्यक्षात एक रेसिस्टन्स आहे जो समांतर जोडला जाईल तर याला सामान्यत डायव्हर्टर रेझिस्टन्स म्हणून ओळखले जाते हे सिरीज फील्ड आहे तर आपल्याकडे डायव्हर्टर रेझिस्टन्स हा सिरीज फील्ड रेसिस्टन्सशी तुलना करता येईल जर सिरीजच्या क्षेत्रामध्ये 0 1 किंवा 0 2 ओहमचा रेझिस्टन्स असेल तर डायव्हर्टरमध्ये 0 3 0 ओहम्स किंवा 0 1 असू शकतात ते मला किती करंट डायव्हर्ट करायचे आहे यावर अवलंबून आहे तर जर मी असे म्हणत आहे की येथे वाहत असलेला करंट I आहे तर माझ्याकडे हा If आहे तर हे I If असेल तर माझ्याकडे मूलत हे I If असेल जे करंट आहे ते MMF उत्पादनासाठी योगदान देणार नाही हे केवळ डेसिपॅशन साठी आहे या व्यतिरिक्त काहीही नाही तर आपण दुसऱ्या बाबतीत जे करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे डायव्हर्टर केस म्हणजे फील्ड कॉइलपासून येणाऱ्या करंटच्या काही भागाला वळवणे जेणेकरुन आपण पुन्हा MMF कमी करत आहोत म्हणून जेव्हा आम्ही MMF कमी करतो तेव्हा आपण फ्लक्स कमी करू पुन्हा फील्ड कमकुवत होते म्हणजे वेग वाढू शकतो तर या प्रकरणात असेच घडते तर कृपया लक्षात घ्या की या प्रकरणात मी फक्त KI2 किंवा K'I2 बरोबर टॉर्क लिहू शकत नाही वैध नाही कारण माझ्याकडे जे काही K'IIf आहे तर मला हे एकंदरीत टॉर्क म्हणून घ्यावे लागेल ते तयार केले जात आहे कारण फ्लक्स हे If च्या प्रमाणात आहे I प्रमाणात नाही I जसे च्या तसे तर हा आपल्याला मिळणारा टॉर्क असणार आहे स्पीड कंट्रोलसाठी पुन्हा वापरल्या जाणाऱ्या शेवटच्या प्रकारचे ऑपरेशन हे आहे जर हे माझ्या सिरीज मोटरचे आर्मेचर असेल तर माझ्याकडे सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये अनेक फील्ड कॉइल असू शकतात माझ्याकडे जर सर्व फील्ड कॉइल सिरीज मध्ये असतील तर त्यांना एकत्र लंप केल्याची कल्पना करा हीच एकूण सिरीज फील्ड कॉइल आहे तर आपण असे म्हणूया की त्या प्रत्येकाचे N असे अनेक टर्न्स आहेत आणि समजू की वाहणारे करंट हे I आहे मी MMF 4 N I घेणार आहे त्याऐवजी जर मी अशा प्रकारे कनेक्ट केले तर माझ्याकडे सिरीज यमध्ये 2 कॉइल्स असतील सिरीज मध्ये आणखी 2 कॉइल्स असतील आणि ते दोन्ही पॅरलल आहेत तर जर मी दोन फील्ड कॉइल्स घेणार आहे जे प्रत्यक्षात सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि त्यापैकी दोन पॅरलल आहेत हे I आहे असे म्हणूया मला येथे I 2 वाहतांना मिळणार आहे आणि I 2 येथे वाहत आहे आणि कारण हे I2 आहे जर मी या प्रकरणात MMFकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे असेल हेच माझे MMF होईल प्रत्येक फील्ड कॉइल्समध्ये रेसिस्टन्स खरोखरच तुलनात्मक असल्याने करंट आशेने स्वत ला दोन अर्ध्या भागामध्ये विभाजित करेल तर मला निश्चितपणे MMF मध्ये कपात मिळणार आहे आणि माझ्या आधीच्या कनेक्शनच्या तुलनेत ते अर्ध्यावर जाईल परंतु अर्थातच मला फील्ड कॉइल डिस्कनेक्ट आणि पुन्हा कनेक्ट करावे लागेल आणि हे सहसा केले जाते कमीतकमी मला नक्की ठाऊक आहे की चेन्नईमध्ये ट्रॅक्शन सिस्टम जुन्या ट्रॅक्शन सिस्टमचा वेग वाढविण्यासाठी हा अजूनही वापरला जातो आणि निश्चितच कनेक्शनचा शेवटचा प्रकार माझ्याकडे त्यांच्यापैकी सर्व 4 समांतर येऊ शकतात अगदी बरोबर माझ्याकडे 1 2 3 आणि 4 असू शकतात त्यातील सर्व 4 समांतर येऊ शकतात तर या प्रत्येकात माझ्याकडे I4 असेल तर माझ्याकडे 4 चा गुणाकार 4 शी होईल कारण अशा 4 कॉइल आहेत तर मी या प्रकरणात मूलत MMF फक्त NI म्हणून घेणार आहे या प्रकरणात फ्लॅक्स पुन्हा जोडणीं मधील जास्त आहे आणि या प्रकरणात फ्लक्स कमीतकमी आहे कारण मी MMF देखील किमान मिळत असल्याचे पहात आहे जर फ्लक्स कमी केला असेल तर मी सर्व संभाव्यतेत वेग वाढवितो तर सामान्यत आम्ही ह्याचा वापर सुरू वातीच्या स्थितीत करू जेणेकरून आपल्याला अधिक टॉर्क अधिक फ्लक्स कमी स्पीड मिळेल येथे आम्ही वेग वाढविण्याच्या दिशेने जाताना पहिल्या कनेक्शनपासून दुसर्या कनेक्शनकडे तिसऱ्या कनेक्शनकडे हळू हळू बदलू तर आम्ही प्रत्यक्षात हे पाहणार आहोत की फील्ड कॉइल्सचे सिरिज पॅरलल कनेक्शन हे सामान्यत सिरीज मोटरची स्पीड बदलण्यासाठी सामान्यपणे वापरली जाणारे एक तंत्र आहे आता आम्ही सिरीज मोटरचे ऑपरेशन पाहिले आहे म्हणून ही तीन तंत्र DC सिरीज मोटरच्या स्पीड कंट्रोल साठी वापरली जातात तर फील्ड कॉइल टॅप करणे डायव्हर्टर रेझिस्टन्स आणि फील्ड कॉइल्सचे सिरिजल पॅरेलल कनेक्शन ही 3 भिन्न प्रकारची तंत्र आहेत जी सिरीज मोटरच्या स्पीड कंट्रोलसाठी सामान्यपणे वापरली जातात तर आता आम्ही सिरीज मोटर तसेच शंट मोटर पाहिली आहे जर आपल्याकडे कॉम्बिनेशन असेल जर आपल्याकडे कंपाऊंड मोटर्स असतील तर स्पीड टॉर्कची वैशिष्ट्ये कशी बदलली जातील तर आपल्याकडे पुन्हा एकत्रित आणि भिन्नता आहे कृपया लक्षात घ्या की डिफेंशनल कंपाऊंडिंग हे फील्ड कमकुवत होण्यासारखे आहे जेव्हा जेव्हा माझ्याकडे डिफॅरेन्शियल कंपाउंडिंग होते तेव्हा मी संपूर्णपणे मुख्य फील्ड फ्लक्समधून सिरीज फील्ड कॉइलद्वारे तयार केलेल्या फ्लक्सची वजाबाकी करतो तर फ्लक्स कमी होतो तर मी मूलतः भिन्नतेमुळे फ्लक्स कमकुवत होईल तर संचयी फ्लक्सला बळकट करणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा मी फ्लक्स ची दुर्बलता पाहतो तेव्हा माझ्या वेगामध्ये वाढ होते आम्ही आधीच सांगितले आहे की फील्ड कमकुवत होणे सामान्यत वेग वाढवते म्हणून जर मी स्थिरपणे किंवा लागू व्होल्टेजवर Eb ठेवत राहिलो आहे परंतु मी फ्लक्स कमी करीत असेल तर आपोआप वेग वाढला जाईल जेणेकरून ते बॅक ईएमएफचे मूळ मूल्य येऊ शकेल म्हणून डिफरेन्शिअल आणि कुमुलेटीव्ह जर मी वैशिष्ट्यांकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर प्रथम मला हे शंट रेखाटू द्या असे म्हणूया हे ω आहे हे टॉर्क आहे आणि ही शंट मशीन आहे जर मी सिरीज मशिनबद्दल बोलत असेल तर आम्ही काहीसे असे असले तरी ते काढले हि सिरीज मशीनची वैशिष्ट्ये आहेत आता जर आपल्याकडे जनरेटरच्या बाबतीत जे काही वेगळे आहे त्याप्रमाणेच जेव्हा जेव्हा आम्ही डिफरेन्शिअल कंपाऊंडिंग करतो आम्ही म्हणालो की प्रत्येक वेळी पॉवर वितरणात वाढ झाल्यामुळे आर्मेचर करंटमध्ये वाढ होते कदाचित पुढे व्होल्टेज तयार होईल तर IaRa ड्रॉप रद्द होऊ शकते IaRa ड्रॉप प्रत्यक्षात जास्त नुकसानभरपाईची किंवा कमी नुकसान भरपाईची असू शकते येथे डिफरेन्शिअल कंपाऊंडिंगच्या संदर्भात सत्य आहे कारण मी डिफरेन्शिअल कंपाऊंडिंग करत असल्यास जेव्हा मी लोड टॉर्क वाढवितो वेग कमी होतो हेच ते सूचित करीत आहे आदर्शपणे जर मोटरला कोणताही रेसिस्टन्स नसता तर ही आदर्श वैशिष्ट्ये असू शकतात पण IaRa ड्रॉपमुळे टॉर्क वाढल्यामुळे मला वेगात मुळात वेगात घसरण मिळणार आहे टॉर्क वाढल्यामुळे करंट वाढेल एकदा आर्मेचर करंट वाढला की माझ्याकडे सिरीज फील्ड करंटही अनुरुप वाढतो मग तो लॉन्ग शंट किंवा शॉर्ट शंट असला तरी ते अत्यंत जटिल आहे परंतु आर्मेचर करंट जसजशी वाढेल तसतसे माझ्याकडे सिरीज फील्ड मध्ये करंट वाढतो जर सिरीज फील्ड करंट वाढत गेले तर मला डिफरेन्शिअलच्या बाबतीत अधिक प्रमाणात फ्लक्स कमी होण्याचे प्रमाण होईल कारण मी कडे पहात आहे डिफरेन्शिअल मध्ये असेच होते संचयी मध्ये माझ्याकडे असणार आहे कृपया समजून घ्या जर Ia वाढत असेल तर मला Eb चे कमी मूल्य मिळणार आहे तरीही फरक फारसा नसला तरी मला Ebचे थोडेसे कमी मूल्य मिळणार आहे परंतु प्रक्रियेत जर Ia वाढल्यामुळे फ्लक्स आधीच वाढत असेल तर वेग खाली आला पाहिजे कारण Eb हे च्या प्रमाणातआहे वाढला आहे ज्यामुळे मी नक्कीच वेगात कपात करेन तर जर मी संचयी बद्दल बोललो तर मी मोटारिंग ऑपरेशनच्या बाबतीत शंट मोटरच्या वैशिष्ट्यांपेक्षा खाली जात आहे आणि जेव्हा मी वेग विरूद्ध टॉर्कबद्दल बोलतो आमच्या जनरेटरच्या बाबतीत जे काही होते त्यापेक्षा ते केवळ विरुद्ध किंवा उलटे आहे जनरेटरमध्ये व्होल्टेजच्या बाबतीत संचयी फ्लॅटर किंवा जास्त होत चालला होता आणि येथे तर डिफरेंशियल अनिवार्यपणे त्या मार्गाने वागेल तर मी पुन्हा अंडर कंपाउंड्ड डिफरेंशियल DC मोटर किंवा फ्लॅट कंपाऊंड डिफरेंशन घेऊ शकतो किंवा माझ्याकडे ओव्हर कंपाऊंडड डिफरेंशियल DC मोटर असू शकते तर कृपया समजून घ्या की फक्त जनरेटर आणि मोटर दरम्यान ही विशिष्ट वागणूक पूर्णपणे उलट आहे हे सर्व 3 डिफरेंशियल कंपाऊंडिंगशी संबंधित आहेत तर हे ओव्हर कंपौंडेड आहे परंतु अगदी स्पष्टपणे हे देखील डिफरेंशियल आहे हे लेवल किंवा फ्लॅट कंपौंडेड आहे परंतु हे देखील डिफरेंशियल आहे आणि हे अंडर कंपौंडेड आहे परंतु हे देखील डिफरेंशियल आहे तर हे संचयी आहे एकूणच फ्लक्स वर सिरीज फील्ड चा किती प्रभाव आहे यावर अवलंबून वेग जवळजवळ 0 पर्यंत खाली येईल की काहीसे जास्त राहील की नाही हे ठरवेल प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण सुरू होते विद्यार्थीः डिफरेन्शिअल कंपाऊंडिंगमुळे फील्ड मध्ये का वाढ होत आहे प्रोफेसर पहा माझ्याकडे IaRa ड्रॉप येत आहे का मी मूलत पहात आहे टॉर्क किंवा IaRa मुळे वेगा मध्ये ही घसरण आहे जर टॉर्क 0 असल्यास Ia देखील 0 असावे हे मुळीच नसते मी वेगात काही घट असू नये तर जेव्हा मला वेगात घसरण मिळत आहे मला त्याची भरपाई करायची असेल तर मला काही प्रमाणात स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि दिलेल्या व्होल्टेज साठी स्पीड वाढविणे किंवा दिलेला बॅक EMF केवळ फ्लक्स कमकुवत असल्यासच करणे शक्य आहे कारण वेग आणि फ्लक्स यांचा गुणाकार मला बॅक ईएमएफ देईल प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले तर जर फ्लक्स कमकुवत झाला असेल तरच मी स्पीड वाढ पाहणार आहे म्हणजेच मला फरक असणे आवश्यक आहे माझ्याकडे संचयी असू शकत नाही तर केवळ डिफरेन्शिअल कंपाऊंडिंगमुळे मला स्पीड वाढेल किंवा IaRa किंवा वेगात घट नुकसान भरपाई मिळेल मूलत वेगात तो कमी झाला आहे म्हणूनच केवळ डिफरेन्शिअल कंपाऊंडिंग केल्यानेच संचयी कंपाऊंडिंग केल्याने नाही याची भरपाई केली जाऊ शकते कंपाऊंड मशीनमध्ये हाच एक महत्त्वाचे फरक आहे जेव्हा ते मोटर्स म्हणून चालतात आणि जेव्हा ते जनरेटर म्हणून चालविले जातात तेव्हा हा एक अतिशय महत्वाचा फरक आहे तर जर मी लेव्हल कंपाऊंड जनरेटरबद्दल बोलत असेल तर ते एकत्रितपणे कंपाऊंड केलेले आहे जर मी फ्लॅट किंवा लेव्हल कंपाऊंड मोटर बद्दल बोलत आहे तर ते वेगळ्या कंपाऊंड DC मोटर आहे कंपाऊंडेड मोटर्ससाठी तर बरेच काही शेवटचे दोन विषय जे आपल्याकडे बाकी आहेत आणि नक्कीच कॉम्युटेशन जो मी अजून घेतला नाही तर हे 3 विषय शिल्लक आहेत एक विषय DC मोटर्स सुरू करण्याविषयी आहे दुसरा विषय ज्याला आम्हाला सामोरे जाणे आवश्यक आहे परंतु फार थोडक्यात तो DC मोटर्सची ब्रेकिंग आहे आणि तिसरा विषय जो शिल्लक आहे तो कॉम्युटेशन आहे तर हे 3 विषय अद्याप प्रलंबित आहेत तर सुरूवातीस त्वरेने पाहण्याचा प्रयत्न करू या मी पुन्हा खोलीत जाऊ शकत नाही स्टार्टींग किंवा ब्रेकिंग ला ही परंतु हे जाणून घेणे आवश्यक आहे की जर मी आर्मेचरला रेसिस्टन्स नसताना आर्मेचर सर्किटमध्ये अतिरिक्त रेसिस्टन्स समाविष्ट केला तर आर्मेचरला पूर्ण पुरवठा घेऊन DC मोटर सुरू करण्याचा प्रयत्न केला तर DC मोटरच्या बाबतीत सुरुवातीचा करंट असल्यामुळे एकूण करंट खूपच जास्त असेल माझ्याकडे मूलत असणार आहे जर ती वेगळी एक्सायटेड मोटर असेल तर मी येथे फक्त Va येथे लागू करणार आहे तर जर मी करंट काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते सुरुवातीचा करंट होईल कारण बॅक एएमएफ 0 आहे अन्यथा आम्ही लिहू हे आपण सामान्यपणे लिहू परंतु सुरुवातीला Eb 0 आहे कारण ω 0 आहे जरी मी पूर्ण फ्लक्स लावू शकतो तरीही मी पूर्ण फ्लक्स लावू शकतो आणि जे काही व्होल्टेज आहे ते 0 असू शकते कारण वेग हा 0 आहे तर माझ्याकडे कोणताही बॅक ईएमएफ नाही जो DC मोटार सुरू करताना करंट मर्यादित ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल म्हणूनच आवश्यकतेनुसार मला मोठ्या प्रमाणात रेसिस्टन्स समाविष्ट करण्याची गरज आहे जे काही उपलब्ध रेसिस्टन्स असू शकेल तर हा प्रारंभिक रेसिस्टन्स आहे ज्याचा मी फक्त सुरूवातीस समावेश करतो आणि मी आवश्यकतेने संपूर्ण व्होल्टेज लागू करतो कदाचित माझ्याकडे व्हेरिएबल व्होल्टेज पुरवठा नसेल माझ्याकडे व्हेरिएबल व्होल्टेज पुरवठा असल्यास मला हे करण्याची गरज नाही म्हणून जर माझ्याकडे फक्त एक निश्चित व्होल्टेज असेल तर मला एक्सटेर्नल रेसिस्टन्स अशा प्रकारे समाविष्ट करणे आवश्यक आहे कि जे आर्मेचर सोबत सहन करू शकेल माझ्याकडे सामान्य करंट प्रवाह असू शकेल किंवा आर्मेचरने 10 अँपिअर असेल परंतु मी 20 अँपिअर माझ्या मशीनमधून जाऊ देईन कदाचित बहुधा कौमुटेटर थोड्या काळासाठी त्या करंट प्रवाहाचा सामना करण्यास सक्षम असेल म्हणूनच मी माझ्या कम्युटेटर क्रियेनुसार कम्युटेटर कंडक्टर कंडक्टरमध्ये थोड्या काळासाठी I2R लॉस यावर अवलंबून मर्यादा कशी निश्चित केली आहे हे ठरते मशीन या गोष्टींचा सामना करण्याच्या स्थितीत असावी केवळ तेच सेट केले असल्यास नंतर मी Ia maxचे मूल्य काय आहे ते सांगू शकेन माझे मशीन सहन ते करू शकते त्यानंतर मी Rextचे मूल्य काय आहे ते समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेईल तर माझ्या DC मोटरद्वारे सहन करण्याची मर्यादा किती आहे यावर हे Rext मूल्य मूलत अवलंबून असेल पण काय होईल जर मी Rext जास्त घेणार असेल तर कदाचित माझी नाममात्र वैशिष्ट्ये यासारखी असतील परंतु माझी वास्तविक वैशिष्ट्ये Rext ही असतील तुम्हाला जास्त माहिती आहे तर हे Rext बरोबर आहे तर हा इन्हेरण्ट आहे आणि हा वेग आहे आणि हा टॉर्क आहे मी करंट किंवा टॉर्क काय आहे हे पहात आहे जे 0 स्पीड मध्ये स्थितीत तयार होते हे ω 0 आहे म्हणूनच सुरुवातीच्या स्थितीत मी टॉर्कचे बरेच उत्पादन करणार आहे जर मी मशीनला रेट केलेले फ्लॅक्स दिले तर प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण सुरू होते विद्यार्थीः नो लोड स्पीड आणि सुरुवातीचा टॉर्क यावर Rext चा काय प्रभाव आहे प्रोफेसर हे बरोबर आहे बरं आहे ते का असावे मी समान व्होल्टेज वापरत आहे हे पहा ते आहे यात कोणतीही Rext नाही हे मी लागू केलेल्या व्होल्टेजचे मूल्य किती आहे आणि मशीनचे फ्लॅक्स काय यावर अवलंबून आहे लोड स्पीड चे मूल्य काय आहे हे केवळ हे दोघेच ठरवत आहेत खरं तर आपण अद्याप कोणत्याही नो लोड स्थितीत नाही आपण आरंभिक स्थितीत आहोत जे ω 0 च्या बरोबरीचे आहे तर जेव्हा आपण हे प्रारंभ करत असतो तो ऑपरेटिंग पॉईंट आहे कारण काढलेला करंट त्यास अनुरुप आहे आणि त्या करंटला बहुतेक फ्लॅक्स ने गुणाकार देऊन मला जे काही टॉर्क आहे ते देईल प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले तर हा एक प्रारंभिक टॉर्क आहे जो मला मिळणार आहे तर हे प्रारंभिक टॉर्कचे मूल्य आहे Te प्रारंभ कल्पना करा जर मी ही लाईन वाढविली असती तर प्रारंभिक टॉर्क किती असला असता खूप मोठा मला ते देखील काढू द्या जर मी कोणत्याही एक्सटेर्नल रेसिस्टन्स चा समावेश केला नाही तर मी प्रथम एक्सटेर्नल रेसिस्टन्सच्या समावेशासह दर्शविले हे प्रारंभिक टॉर्क असे आहे तर हे Te आहे आणि आम्ही याला Te प्रारंभ म्हणून म्हणतो मी कोणत्याही एक्सटेर्नल रेसिस्टन्सचा समावेश न केल्यास मला ते फक्त पुढे आणि पुढे वाढवावे लागेल हे येथे कुठेतरी छेद आणू शकेल बोर्डच्या पलीकडेहि असू शकते कृपया कल्पना करा जर मी कोणतेही एक्सटेर्नल रेसिस्टन्स समाविष्ट केले नसते तर हे मला खरोखर आर्मेचर करंटचे विशाल मूल्य टॉर्कचे एक मोठे मूल्य देईल जर मी असे मानले की मी रेटेड फ्लक्स लागू केला असेल तर शाफ्ट निश्चितपणे खंडित होईल तर आर्मेचर सर्किटमध्ये कोणत्याही एक्सटेर्नल रेसिस्टन्सचा समावेश न करता संपूर्ण पुरवठा चालू असलेली DC मोटर सुरू करणे खरोखर धोकादायक आहे तर साधारणपणे मला आर्मेचर सर्किटमध्ये एक मोठा रेसिस्टन्स समाविष्ट करणे आवश्यक आहे आणि मी ते कापून टाकण्याचा प्रयत्न करेन कारण जे होईल ते हे आहे हे टॉर्क आहे जे उत्पन्न केले गेले आहे कदाचित लोड टॉर्क येथे कुठेतरी आहे तर माझ्याकडे नक्कीच एक एकसिलरेशन होत आहे Te TL सकारात्मक आहे कारण एकसिलरेशन असेल तर जसजशी ही एकसिलरेशन वाढते तसतसे मला वेगही येत आहे जो शून्य नसलेला आहे तर माझ्याकडे काही Eb देखील तयार करेल हे ω1 असू शकते परस्पररित्या माझ्याकडे एक Eb1 आहे तर तेथे एक बॅक इएमएफ तयार केला जात आहे आता हा बॅक इएमएफ निश्चितपणे करंट मर्यादित ठेवण्याची भूमिका निभावेल माझ्याकडे असणार आहे आणि Ia new हा Ia starting पेक्षा निश्चितच लहान असेल कारण Ia starting Eb हे अजिबात नव्हते आता मी आणखी एक Eb चित्रात येताना पाहत आहे हे मी Ia starting म्हणून संबोधित केल्यास माझ्याकडे Ia new हे Ia starting पेक्षा कमी असणार आहे कदाचित हेटॉर्कची पर्याप्त मात्रा विकसित होऊ शकत नाही माझे लोड टॉर्क म्हणजे काय हे मला माहिती नाही किंवा मला काय दराने एकसिलरेशन वाढवायचा आहे हे माहित नाही तर मला रेसिस्टन्स कट ऑफ करण्याचा आहे तर रेसिस्टन्सचा काही भाग कापून टाका एकदा मी Rext चा काही भाग कापला की माझ्याकडे आता करंट थोडा वाढेल जेव्हा करंट किंचित वाढेल तेव्हा माझ्याकडे अधिक टॉर्क असेल मग नक्कीच आणखी एक एकसिलरेशन होईल मी अधिकाधिक रेसिस्टन्स कट केल्यावर मी त्यातील वैशिष्ट्ये दर्शवू शकतो तर हे अनिवार्यपणे Rextकमी होत आहेत मी Rext कमी केल्यामुळे वैशिष्ट्ये इतकी झुकत नाहीत तर अशा प्रकारे प्रारंभ केला जातो आपण खूप मोठ्या रेसिस्टन्स शक्तीसह प्रारंभ करा मोटारला गती वाढविण्यास अनुमती द्या जशी वेगवान होते आपण रेसिस्टन्स हळू हळू कापा परंतु आपण खरोखरच रेसिस्टन्स जोरात कापू शकत नाही कारण मेकॅनिकल सिस्टिम ला प्रतिसाद देण्यासाठी थोडा वेळ लागतो मेकॅनिकल टाईम कॉन्स्टन्ट्स नेहमीच मोठे असतात ज्यामुळे ज्या पद्धतीने Iaवाढत आहे त्या तुलनेतते अधिक वेगवान होईल त्याच्या तुलनेत वेग ज्या मार्गाने वाढणार आहे तर आपण याची काळजी घेतली पाहिजे तर सामान्यत ही पद्धत DC मोटारचा सुरुवातीचा रेसिस्टन्स म्हणून ओळखली जाते तर स्टार्टर हा मूलतः रेसिस्टन्स एक्सटर्नल रेसिस्टन्स असतो जो आर्मेचर सर्किटमध्ये समाविष्ट असतो तर आपण पुढच्या वर्गात ब्रेकिंग सुरु करूया